मागच्या दोन लेक्चर मध्ये आपण इन्ट्रीन्सिक सेमीकंडक्टर बघितले इन्ट्रीन्सिक सेमीकंडक्टर किंवा प्युअर सेमीकंडक्टर म्हणजे असे सेमीकंडक्टर ज्यामध्ये इलेक्ट्रॉन आणि होल्स हे एकत्र जोडीमध्ये तयार होतात आपण बघितलं की इलेक्ट्रॉन चं कॉन्संट्रेशन हे एकूण काँसंट्रेशन एवढंच आहे आणि आपण त्याला ni मानलं हे ni म्हणजे इन्ट्रीनसिक कॅरियर काँसंट्रेशन आहे आपण त्यासाठी काही गणनाही बघितल्या आहेत जर खोलीच्या तापमानात असलेला सिलिकॉन पहिला तर त्यासाठी ni ची किंमत ही 1 x 1010 cm 3 एवढी आहे ऍटम्सच्या काँसंट्रेशन च्या तुलनेत ही खूप कमी किंमत आहे तसंच कंडक्टीव्हीटी सुद्धा कमी होती आपल्याला 3 x 10 6 Ω 1 cm 1 एवढी किंमत मिळाली आपण हे सुद्धा बघितलं की इन्ट्रीन्सिक काँसंट्रेशन च्या बाबतीत कॅरियर काँसंट्रेशन ni हे तापमानाचं फंक्शन आहे त्यामुळे जर आपल्याला पदार्थ बदलायचा नसेल तर कँडक्टीव्हीटी वाढवण्यासाठी आपल्याला तापमान वाढवायला हवं जे सहज शक्य होणारं नाही त्यामुळे पदार्थाचे तापमान खोलीच्या तापमानाएव्हढं ठेऊनसुद्धा इलेक्ट्रॉन किंवा होल्सचं काँसंट्रेशन वाढवण्याचा मार्ग शोधला पाहिजे त्यासाठी आपण डोपिंग करतो आणि त्यासाठी आपण एक्सट्रीनसिक सेमीकंडक्टर बघुयात आपण मास ऍक्शन चा नियन सुद्धा बघितला ज्यात असं सांगितलं आहे की इक्विलिब्रियम ला असताना इलेक्ट्रॉन आणि होल्स च्या काँसंट्रेशन चा गुणाकार हा ni2 एवढा असतो दिलेल्या तापमानावर ही किंमत स्थिर आहे म्हणजे आपण एका वेळेला n किंवा p ह्यापैकी काहीतरी एकच वाढवू शकतो दोन्ही एकदम नाही आज आपण एक्सट्रीनसिक सेमीकंडक्टर्स बघणार आहोत आणि सुरुवातीला आपण त्याची व्याख्या पाहुयात एक्सट्रीन्सिक सेमी कंडक्टर्स साठी आपण इन्ट्रीन्सिक सेमीकंडक्टर्स मध्ये अशुद्धतेची लहान राशी मिसळतो आपण बहुतेक वेळेला सिलिकॉन वापरतो तर आपण असं म्हणू शकतो की इलेक्ट्रॉन किंवा होल्स पैकी एकाची कॅरियर संख्या प्राधान्याने वाढवण्यासाठी शुद्ध सिलिकॉन मध्ये अशुद्धता मिसळणे प्राधान्य ह्यासाठी की मास ऍक्शन चा नियम असं सांगतो की दिलेल्या तापमानासाठी n x p ही किंमत स्थिर असते त्यामुळे आपण n ची किंमत वाढवली तर आपोआपच p ची किंमत कमी होईल आणि p ची किंमत वाढवली तर n ची किंमत कमी होईल इथं 2 शब्द महत्वाचे आहेत एक म्हणजे लहान म्हणजे किती लहान आणि दुसरा शब्द म्हणजे अशुध्दता आवण जेव्हा मेटलर्जी च्या अनुषंगाने पाहतो तेव्हा अशुद्धता म्हणजे मूळ पदार्थ तयार करताना त्यात तयार झालेला नको असणारा काही पदार्थ असा अर्थ आपण घेतो पण सेमीकंडक्टर्स च्या बाबतीत ही अशुद्धता म्हणजे खूप काळजीपूर्वक नियंत्रित केलेला पदार्थ जो आपण शुद्ध सेमीकंडक्टर ची कंडक्टिव्हिटी बदलण्यासाठी त्यात घालतो ह्या अशुद्धतेसाठी योग्य पर्यायी शब्द म्हणजे डोपंट म्हणजे एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर म्हणजे असा शुद्ध सेमीकंडक्टर ज्यामध्ये आपण इलेक्ट्रॉन किंवा होल्स तयार करण्यासाठी छोट्या प्रमाणात डोपंट घालतो पहिल्यांदा आपण n प्रकारच्या डोपिंग ने सुरुवात करूयात नावाप्रमाणेच ह्यामध्ये आपण इलेक्ट्रॉनची संख्या वाढवतो म्हणजे इलेक्ट्रॉन हे होल्सपेक्षा जास्त आहेत म्हणजे n ची संख्या p पेक्षा जास्त आहे आता हे कसं करतात ते पाहुयात आपण परत सिलिकॉनचं उदाहरण बघुयात ज्यामध्ये 4 इलेक्ट्रॉन असतात S मध्ये 2 आणि p मध्ये 2 म्हणजे तिथं चार sp3 हायब्रीड ओरबीटल्स तयार होतात ज्यामुळे आपल्याला 4 इलेक्ट्रॉन मिळतात आता हे ओरबीटल्स 3D म्हणजे 3 मितीत आहेत पण आपण सोयीसाठी ते 2D म्हणजेच 2 मितीत बघुयात हे आहेत सिलिकॉन चे अणू प्रत्येक अणूचे 4 बॉण्ड आहेत लक्षात ठेवा की हे मुळात 3D मध्ये आहे पण सोयीसाठी आपण हे 2D मध्ये बघतोय तर सिलिकॉन अणू बाकीच्या अणूंबरोबर बॉण्ड तयार करतात आणि हे असंच चालू राहतं आता असं समजा की आपण पेंटाव्हॅलंट पदार्थाची एक छोटीशी राशी त्यात घालतोय पेंटाव्हॅलंट म्हणजे 5व्या ग्रुप मधील एक पदार्थ असे काही पदार्थ म्हणजे फॉस्फरस आर्सेनिक अँटीमोनी ई पण आपण हे थोड्याच प्रमाणात वापरतोय म्हणजे सिलिकॉनची मूळ संरचना बदलत नाही आणि हा पेंटाव्हॅलंट पदार्थ सिलिकॉनच्या जागी जाऊन बसतो आपण हीच आकृती परत पाहुयात जिथे आता सिलिकॉनच्या जागी फॉस्फरस येईल इथे आता सिलिकॉन पुसून फॉस्फरस लिहुयात फॉस्फरसचे 5 इलेक्ट्रॉन आहेत त्यातले 4 इलेक्ट्रॉन सिलिकॉनशी बॉण्ड तयार करतात आणि एक जास्तीचा इलेक्ट्रॉन उरतो हा जास्तीचा 1 इलेक्ट्रॉन अआपण कंडक्शनसाठी वापरू शकतो महणजे सिलिकॉनमध्ये फॉस्फरस घालून आपण ह्या संरचनेत एक जास्तीचा इलेक्ट्रॉन तयार केला आहे आता प्रश्न हा आहे की ह्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा किती आहे आणि तो फॉस्फरस पासून किती सहजतेने वेगळा करता येऊ शकतो आता आपण ह्याची गणना पाहुयात तर आपल्याला हे शोधायचं आहे की फॉस्फरस किंवा तशा कुठल्याही इतर पेंटाव्हॅलंट पदार्थातून जसं की आर्सेनिक अँटीमोनि ई जास्तीचा एक इलेक्ट्रॉन वेगळा करण्यासाठी किती ऊर्जा लागेल आता आपल्याला सिलिकॉनच्या जाळ्यामध्ये असलेल्या जास्तीच्या इलेक्ट्रॉनची आयोनायझेशन ऊर्जा काढायची आहे हा जास्तीचा इलेट्रॉन पेंटाव्हॅलंट अशुद्धतेतून येतो ही ऊर्जा काढण्यासाठी आपण खूप तपशीलवार ऊर्जेची गणना करू शकतो किंवा आपण एकदम सोपी अशी गणना सुद्धा करू शकतो ह्यासाठी आपण असं समजूयात की आपल्याकडे फॉस्फरस चा एक जास्तीचा इलेक्ट्रॉन आहे आणि त्याला आपण एक इलेक्ट्रॉन असलेला हायड्रोजन ऍटम समजू अशा रीतीने आपण ह्यातला सगळा अवघडपणा काढून टाकतोय ह्यातून आपल्याला इलेक्ट्रॉनच्या आयोनायझेशन ची सोपी गणना मिळेल आता आपल्याकडे हायड्रोजन ऍटम असताना हायड्रोजन आणि इलेक्ट्रॉनमधील बाईंडिंग ऊर्जा काढण्यासाठी आपण स्क्रोडिंगर चं समीकरण वापरू शकतो ते म्हणजे mee48o2h2 असं आहे ह्यामध्ये me हे इलेक्ट्रॉनचं स्थिर वस्तुमान आहे e हा इलेक्ट्रिक चार्ज आहे εo ही जागेची विद्युत ऊर्जा साठवून ठेवण्याची क्षमता आहे आणि ही किंमत स्थिर आहे ती म्हणजे 8 854 x 10 12 F m 1 म्हणून हे म्हणजे me ह्या इलेक्ट्रॉनचं वस्तुमान e48o2h2 ही आहे हायड्रोजन मधल्या इलेक्ट्रॉनची बाईंडिंग ऊर्जा जर आपण हे समीकरण सोडवलं तर आपल्याला 13 6 ev हे उत्तर मिळतं उणे चं चिन्ह आपल्याला असं सांगते की तिथं शून्य पेक्षा कमी बाईंडिंग ऊर्जा आहे आपण हेच समीकरण सिलिकॉनच्या संरचनेत असलेल्या फॉस्फरस साठी थोडं बदलूयात आपण me ऐवजी सिलिकॉन मधल्या इलेक्ट्रॉनचं प्रभावी वस्तुमान me हे वापरूयात आणि εo ऐवजी εo εr वापरूयात ज्यामध्ये εr हे म्हणजे सीलिकॉनची विद्युतऊर्जा साठवून ठेवायची क्षमता आहे आत आपण हे समीकरण नव्याने लिहुयात तर आपल्याला सिलिकॉन ऍटममधल्या जास्तीच्या इलेक्ट्रॉनची बाईंडिंग ऊर्जा काढायची आहे जो एलेक्ट्रॉन आपण 5व्या संघातून एक अशुद्ध पदार्थ त्यात घातल्यामुळे आलेला आहे बाईंडिंग ऊर्जा काढण्यासाठी आपण सुरुवातीला हायड्रोजनची बाईंडिंग ऊर्जा घेतली आहे आणि त्याऐवजी आपण इलेक्ट्रॉनचं प्रभावी वस्तुमान घातलं आहे म्हणजे me जेव्हा आपण εo ला o2 r2 h2 ने बदलतो जिथे εr म्हणजे सिलिकॉनची विद्युत ऊर्जा साठवून ठेवण्याची क्षमता आहे आणि जीची किंमत 11 9 आहे आता ह्यामध्ये आपण किमती भरूयात सिलिकॉनसाठी me ची किंमत 0 3 me एवढी आहे ह्यावरून आपल्याला 0 032 ev इलेक्ट्रॉन व्होल्ट्स हे उत्तर मिळालं आहे किंवा हेच आपण मिली इलेक्ट्रॉन व्होल्ट्स मध्ये 32 mev असंही लिहू शकतो म्हणजे त्या जास्तीच्या इलेक्ट्रॉनला वेगळं करण्यासाठी 32 mev एवढी ऊर्जा लागेल आपण ही ऊर्जा काढताना सोप्या पद्धतीने हया संरचनेला एक हायड्रोजन ऍटम समजलं पण जर आपण मूळ गणना केली तर हीच आयोनायझाशन ऊर्जा 45 mev एवढी येते म्हणजे अंदाजे आपण हायड्रोजन ऍटम समजून काढलेल्या उत्तराच्या एवढीच फक्त तुळनेसाठी जर आपण kT म्हणजेच खोलीच्या तापमानातील थर्मल ऊर्जा ही किंमत बघितली तर ती किंमत 25 mev एवढी येते म्हणजे आपण काढलेल्या आयोनायझेशन ऊर्जेच्या जवळपास त्यामुळे खोलीच्या तापमानात इलेक्ट्रॉनला वेगळं करून कंडक्शन बँड मध्ये नेऊन कंडक्शन साठी उपलब्ध करणे शक्य आहे आपण नंतर हेही बघणार आहोत की इलेक्ट्रॉन आणि होल्स ह्यांच एकत्रीकरण हे तापमानावर आधारित असल्याची गणना आपण जेव्हा करतो तेव्हा हया सगळ्या अशुद्ध पदार्थांमधले एलेक्ट्रॉन हे खोलीच्या तापमानावरच आयनीकृत होतात पण सध्या तरी ह्या आयोनायझेशन ऊर्जा आणि थर्मल ऊर्जा बघितल्यावर हे कळतं की अशुद्ध ऍटम हा आयनीकृत झाला आहे फॉस्फरस साठी खरी किंमत ही 45 mev एवढी आहे आपण आधी बघितलेल्या आर्सेनिक आणि अँटीमोनी वगैरे 5व्या संघातील डोपंटची आयोनायझेशन ऊर्जा बघितली तर त्या पण एकसारख्या आहेत आर्सेनिकची आयोनायझेशन ऊर्जा ही 54 mev आहे आणि अँटीमोनी ची आयोनायझेशन ऊर्जा ही 39 mev एवढी आहे ह्या सगळ्या किमती खोलीच्या तापमानात असणाऱ्या थर्मल ऊर्जेच्या किमतीच्या जवळ जात आहेत हउभा सगळ्याच उदाहरणांमध्ये जर आपण हे सिलिकॉन मध्ये डोपंट म्हणून घातले तर त्यातील जास्तीचा इलेक्ट्रॉन हा आयनीकृत होईल ह्या ऊर्जेच्या किमती आपण सिलिकॉन बँड आकृतीत दाखवू शकतो जर आपण सिलिकॉन बँड डायग्राम पाहिली तर त्यामध्ये आपण व्हॅलंस बँड आणि कंडक्शन बँड पाहू शकतो कंडक्शन बँड आणि व्हॅलंस बँड मधील अंतराला बॅण्ड गॅप म्हणतात सिलिकॉन मध्ये खोलीच्या तापमानात ही बँड गॅप 1 10 ev एवढी असते आता ह्या सिलिकॉन मध्ये आपण थोडा अशुद्ध पेंटाव्हॅलंट पदार्थ मिसळतो समजा की आपण सिलिकॉन मध्ये आर्सेनिक घालत आहोत आर्सेनिक मध्ये एक जास्तीचा इलेक्ट्रॉन असतो जो सहज आयनीकृत करून कंडक्शन बँड मध्ये घेता येतो त्यासाठी त्याची आयोनायझेशन ऊर्जा ही 54 mev एवढी आहे आपण थोड्या प्रमाणात आर्सेनिक घालूयात ह्या स्थानिक स्थिती आहेत आणि ह्या कंडक्शन बँड च्या खूप जवळ असतात जर आपण हे दाखवायचं म्हणलं तर आर्सेनिक ला आपण तुटक रेषेने दाखवुयात तुटक रेषा आपल्याला हे सांगते की ही स्थानिक स्थिती आहे घन पदार्थामध्ये आर्सेनिकचे अणू आहेत आणि आर्सेनिक पातळी आणि कंडक्शन बँड ह्यांच्यातील फरक म्हणजे e b ज्याची किंमत 54 mev आहे जर ह्या अशुद्ध पेंटाव्हॅलंट पदार्थाचं काँसंट्रेशन हे ND असं असेल तर प्रत्येक अणू हा एक इलेक्ट्रॉन देईल आणि तो खोलीच्या तापमानात आयनीकृत होईल म्हणजे इलेक्ट्रॉनचं काँसंट्रेशन हे ND एवढंच असेल ही गोष्ट तेव्हा खरी असते जेव्हा ND ही किंमत इन्ट्रीन्सिक कॅरियर काँसंट्रेशन पेक्षा खूप जास्त असते त्यामुळे जर ND हे ni पेक्षा जास्त असेल आणि सगळे अणू आयनीकृत झाले असतील जसे की ते सिलिकॉन मध्ये असतातच तेव्हा ni आणि ND हे सारखेच असतात आता p ची किंमत काढण्यासाठी आपण मास ऍक्शनचा नियम वापरूयात अस समजा की np म्हणजे ni2 आहे म्हणजे p ची किंमत ni2n ही आहे म्हणजे हे ni2ND आहे आता आपण हे एकत्र लिहुयात n टाईप पदार्थात ज्यामध्ये ND हे अशुद्ध पदार्थाचं काँसंट्रेशन आहे तिथं n आणि ND हे सारखच आहे आणि p ची किंमत ni2ND एवढी आहे पेंटाव्हॅलंट अशुद्ध पदार्थाला किंवा n टाईप पदार्थाला अजून एक शब्द आहे तो म्हणजे डोनर कारण त्यांच्याकडे जास्तीचा एक इलेक्ट्रॉन असतो जो तो दुसऱ्याला देतात म्हणजे ते एक जास्तीचा इलेक्ट्रॉन सिलिकॉनला देतात आता आपण p टाईप अशुद्ध पदार्थ किंवा p टाईप डोपंट पाहुयात आता सिलिकॉन अणू हा पिरियोडिक टेबल मध्ये चौथ्या ग्रुप मध्ये आहे n टाईप असणारे डोनर हे पाचव्या ग्रुपमधून येतात म्हणून p टाईप डोपिंग साठी आपण तिसऱ्या ग्रुप मधील अणू बघतो जसे की बोरॉन अल्युमिनियम गॅलियम ई आता आपण सिलिकॉनमध्ये p टाईप डोपिंग दाखवण्यासाठी आधीचीच गोल आणि काठीची प्रतिकृती वापरता येईल का ते बघुयात इथेही आपण खऱ्या 3D रचनेला समजवण्यासाठी 2D चा वापर करतोय आत प्रत्येक सिलिकॉनला 4 बॉण्ड आहेत आणि ते एकमेकांना जोडले जाऊन त्या पदार्थात पसरले आहेत आता आपण तिसऱ्या ग्रुप मधील एक पदार्थ थोड्या प्रमाणात त्यात घालूयात इथं आपण बोरॉन घालूयात ह्या रचनेमध्ये फक्त सिलिकॉनच्या अणूंऐवजी बोरॉनचे अणू येतात ह्याचं काँसंट्रेशन एवढं कमी असतं की त्याने सिलिकॉनच्या रचनेत काहीही फरक पडत नाही आता बोरॉन मध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे 3 बॉण्ड सहज तयार होतील पण सिलिकॉनमध्ये 4 इलेक्ट्रॉन असल्यामुळे सिलिकॉन मध्ये एक जास्तीचा इलेक्ट्रॉन उरेल आता सिलिकॉनशी बॉण्ड तयार करण्यासाठी व्हॅलंस बँड मधील एक इलेट्रॉन हा बाहेर पडतो इलेक्ट्रॉन बाहेर पडल्यामुळे तिथे होल तयार होते आपण n टाईप च्या अशुद्ध पदार्थासाठी आयोनायझेशन ऊर्जा म्हणजेच इलेक्ट्रॉन आयनीकृत करण्यासाठीची ऊर्जा काढण्यासाठी गणना केली होती तशीच गणना इलेक्ट्रॉन बोरॉन पातळीवर आयनीकृत करण्यासाठीची ऊर्जा काढण्यासाठी आपण इथे करू शकतो तशी जर गणना केली तर आपल्याला आयोनायझेशन ऊर्जा म्हणजे Eb ची किंमत 45 mev एवढी मिळेल ऍल्युमिनियम मध्ये ही किंमत 57 mev आहे तर गॅलियम साठी ती 72 mev आहे ह्या किमती खोलीच्या तापमानात असणाऱ्या थर्मल ऊर्जेच्या खूप जवळ आहेत म्हणून आपण असं म्हणू शकतो की बोरॉन मधले सगळे अणू आयनीकृत झाले आहेत म्हणजे जर आपण NA एवढे बोरॉन अणू घातले तर प्रत्येक बोरॉनचा अणू आपल्याला एक होल देईल म्हणजे खोलीच्या तापमानात होल्सचं काँसंट्रेशन हे NA एवढंच असेल आपण अशाच पद्धतीने ऍक्सेप्टर साठी बँड आकृती काढू शकतो आपण सिलिकॉनची बँड गॅप काढुयात हा कंडक्शन बँड Ec आहे आणि हा व्हॅलंस बँड Ev आहे आपण बघितलं की n टाईप मध्ये कंडक्शन बँड च्या खूप जवळ स्थानिक पातळी असतात आणि p टाईप मध्ये व्हॅलंस बँड च्या खूप जवळ स्थानिक पातळी असतात म्हणून व्हॅलंस बँड मधला इलेक्ट्रॉन हा बोरॉन किंवा ऍक्सेप्टर पातळीवर बाहेर काढता येऊ शकतो हा बोरॉन आहे आणि त्यांच्यातील एनर्जी गॅप ही 45 mev एवढी आहे p टाईप डोपंटला ऍक्सेप्टर म्हणतात कारण तो एक इलेक्ट्रॉन घेतो आणि n टाईप डोपंटला डोनर म्हणतात कारण तो एक इलेट्रॉन देतो n टाईप मधलासारखंच p टाईप मध्येही NA हे जर ऍक्सेप्टर अणूचं काँसंट्रेशन असेल आणि ते ni पेक्षा खूप जास्त असेल तर आपल्याला कळेल की p हा NA आहे n हे ni2NA आहे हे तेच विचार आहेत जे आपण n टाईप डोपंटच्या बाबतीत बघितले होते आता आपण काही खऱ्या किमती वापरून इलेक्ट्रॉन आणि होल्सचं काँसंट्रेशन आणि कंडक्टिव्हिटी काढायचा प्रयत्न करू डोपिंग करण्याचं कारण म्हणजे कॅरियर काँसंट्रेशन आणि कंडक्टिव्हिटी वाढवणे आपण आधी हे बघितलं की इन्ट्रीन्सिक सिलिकॉन मध्ये खोलीच्या तापमानात कॅरियर काँसंट्रेशन हे 1010 एवढं असतं आणि कंडक्टिव्हिटी म्हणजे सिग्मा ही अंदाजे 3 x 10 6 Ω 1 cm 1 एवढी असते आता ह्या इन्ट्रीन्सिक सिलिकॉनमध्ये आर्सेनिक घालूयात ज्याचं काँसंट्रेशन 1015 आर्सेनिक अणू प्रति cm3 एवढं असेल आर्सेनिक हा ग्रुप 5 मधील पदार्थ आहे आणि त्याचं काँसंट्रेशन हे ND आहे त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन जास्त आहे म्हणून तो n टाईप डोपंट आहे ND ची किंमत ही ni पेक्षा खूप जास्त आहे आणि खोलीच्या तापमानात आर्सेनिकचे सगळे अणू आयनीकृत झाले आहेत त्यामुळे इलेक्ट्रॉनचं काँसंट्रेशन n हे ND एवढंच आहे ND 1015 cm 3 आणि होल्सचं काँसंट्रेशन हे ni2ND एवढं आहे आता आपण गणना केली तर ni हे 1010 एवढं आहे आणि ND हे 1015 आहे त्यामुळे ni2 हे 1020ND आहे म्हणजेच 105 एवढं आहे आता इलेक्ट्रॉनचं काँसंट्रेशन हे 1015 आहे आणि होल्सचं काँसंट्रेशन 105 आहे म्हणजे p ची किंमत n पेक्षा 10व्या घाताने कमी आहे म्हणजे p हा n पेक्षा खूपच कमी आहे तर n टाईप चा डोपंट असलेल्या आर्सेनिक ने सिलिकॉनचं डोपिंग केल्यावर आपण इलेक्ट्रॉनचं काँसंट्रेशन हे होल्सच्या काँसंट्रेशनपेक्षा 10 व्या घाताने वाढवलं आहे आपण n e μe p e μh हे कंडक्शनचं समीकरण आधी बघितलं आहे इथे n हा p पेक्षा खूप मोठा आहे त्यामुळे आपण हा सुद्धा भाग विसरू शकतो आणि फक्त n e μe एवढंच लिहू शकतो ज्यामध्ये μe ही सिलिकॉनची गतिशीलता आहे नंतर आपण डोपंट काँसंट्रेशनचा गतीशीलतेवर काय परिणाम होतो ते बघुयात खरंतर डोपंट मुळे गतिशीलता कमी होते पण सध्या आपण फक्त सिलिकॉनची गतिशीलता घेऊयात जीची किंमत आहे प्रति सेकंद 1350 cm2 होल्स आता आपण n ची किंमत घालूयात जी ND एवढीच आहे तसंच e आणि μe ची किंमतसुद्धा घालूयात हे समीकरण सोडवल्यानंतर आपल्याला σ ची किंमत मिळते 0 तर आपण इन्ट्रीन्सिक सिलिकॉन पासून सुरुवात केली होती ज्याची कंडक्टिव्हिटी 10 6 एवढी होती त्यात आपण 1015 आर्सेनिक अणू वाढवले आणि आपल्या असं लक्षात आलं की कंडक्टिव्हिटी ही 5व्या घातापेक्षा जास्त किमतीने वाढली आहे म्हणून आपण एक्सट्रिंसिक कंडक्टर वापरतो n टाईप किंवा p टाईप डोपंट घालून आपण कंडक्टर काही घाताने वाढवू शकतो आपण असं म्हणूयात की आपण 1015 आर्सेनिक अणू वाढवले तर आर्सेनिकचं काँसंट्रेशन काढण्यामध्ये ह्याचा संबंध काय आपल्याला आकारमानाच्या प्रत्येक एककामध्ये असलेला सिलिकॉनच्या अणूंची संख्या शोधायची आहे सीलिकॉनचं काँसंट्रेशन म्हणजे सिलिकॉनची घनता छेद अणू वजन गुणिले अव्होगद्रो नं ज्याची किंमत आहे 5 x 1022 cm 3 आर्सेनिकचं काँसंट्रेशन आहे 1015 छेद 5 गुणिले 1022 हे सोडवलं तर ह्याची किंमत मिळते 20 भाग प्रति अब्ज 1 भाग प्रति मिलियन म्हणजे 10 6 आणि एक भाग प्रति बिलियनअब्ज म्हणजे झाले 10 9 म्हणजे अब्जामध्ये काही भाग एवढ्या लहान प्रमाणात आर्सेनिक घालून सुद्धा आपण कंडक्टिव्हिटी म्हणजेच वाहकता 5व्या घाताने वाढवली आहे डोपिंग मध्ये डोपंट चं काँसंट्रेशन हे योग्यच असलं पाहिजे म्हणून डोपिंग ही प्रक्रिया एकदम नेमकी आहे त्यामुळेच आपल्याला योग्य कॅरियर संख्या आणि हवी असलेली वाहकता मिळेल p टाईप अशुद्धते साठी सुद्धा आपण अशाच प्रकारे विश्लेषण करू शकतो आपण ते थोडक्यात बघुयात आता सुरुवातीला आपण इन्ट्रीन्सिक सिलिकॉन घेऊयात ni ची किंमत 1010 cm 3 आहे पण ह्या वेळेला फॉस्फरस घालण्यापेक्षा आपण बोरॉनचे 1015 एवढे अणू घालूयात बोरॉन हा तिसऱ्या ग्रुप मधला पदार्थ आहे सिलिकॉन मध्ये बोरॉन घातल्यामुळे आपण होल्स चं काँसंट्रेशन वाढवतोय खोलीच्या तापमानात हे होल्स किंवा अणू हे आयनीकृत झालेले आहेत म्हणून होल्स चं काँसंट्रेशन हे NA एवढंच आहे आणि NA हे ni पेक्षा खूप जास्त आहे आपण इलेक्ट्रॉन काँसंट्रेशन म्हणजे ni2NA हे काढू शकतो ज्याची किंमत आहे 105 p टाईप अशुद्धतेमध्ये p हा n पेक्षा खूप जास्त असतो त्यामुळे n e μe p e μh हे कंडक्टिव्हिटी समीकरण फक्त p e μh एवढंच राहील आणि गणना केल्यावर कळेल की सिलिकॉन मध्ये μh ची किंमत 450 cm2 v 1 s 1 एवढी आहे त्यामुळे कंडक्टिव्हिटी ही n टाईप डोपंट पेक्षा थोडीशी कमी असेल कारण गतिशीलतेमध्ये फरक आहे पण तरीही ती किंमत इन्ट्रीन्सिक सिलिकॉनच्या कंडक्टिव्हिटी पेक्षा 5व्या घाताने जास्त असेल तर आपण n टाईप आणि p टाईप डोपंट बघितले पण जर दोन्ही एकत्र वापरले तर काय होईल हे दोन्ही डोपंट असलेलं एक उदाहरण आपण बघुयात ह्याला कॉम्पेनसेशन डोपिंग म्हणतात पहिला प्रश्न असा आहे की दोन्ही पदार्थ का डोप करायला लागतात ह्याचं थोडक्यात उत्तर बघुयात असं समजा की आपण n टाईप आणि p टाईप पदार्थात जंक्शन करतोय शक्यतो यंत्र तयार करताना हे करावं लागतं हे करण्याचा एक मार्ग असा आहे की सुरुवातीला पूर्ण n टाईप पदार्थ घ्यायचा आणि नंतर त्यातील काही भागावर p टाईप पदार्थाने डोपिंग करायचं ह्याचेही काही मार्ग आहेत पण ह्या वरच्या भागात n टाईप आणि p टाईप अशा दोन्ही प्रकारच्या अशुद्धता आहेत आणि आपण हे अशा प्रकारे करतो की एकूण पदार्थ हा p टाईप असावा तर अशा प्रकारे दोन्ही प्रकारचे डोपंट असलेल्या डोपिंगला कॉम्पेनसेशन डोपिंग म्हणतात असा एक पदार्थ घ्या ज्यामध्ये ND हे डोनरचं म्हणजेच n टाईप डोपंटचं काँसंट्रेशन आहे आणि NA हे ऍक्सेप्टर चं काँसंट्रेशन आहे ह्यामध्ये 2 परिस्थिती असू शकतात जर NA पेक्षा ND जास्त असेल तर एकूण पदार्थ हा n टाईप आहे असं समजतात ज्यामध्ये n म्हणजे इलेक्ट्रॉनचं काँसंट्रेशन हे ND NA एवढं आहे तरीसुद्धा हे इन्ट्रीन्सिक कॅरियर काँसंट्रेशनपेक्षा जास्त असेल होल्सचं काँसंट्रेशन हे ni2 छेद ND NA असेल म्हणून आपल्याकडे दोन्ही डोपंट असूनसुद्धा जर डोनर काँसंट्रेशन हे ऍक्सेप्टर काँसंट्रेशन पेक्षा जास्त असेल तर पदार्थ हा एकूण n टाईप म्हणून ओळखला जातो पण जर ND पेक्षा NA जास्त असेल तर त्या पदार्थाला एकूण p टाईप म्हणतात होल्सचं काँसंट्रेशन हे NA - ND आहे आणि जे ni पेक्षा जास्त आहे n ची किंमत असेल ni2 छेद NA - ND आता ह्यासाठी एक उदाहरण सोडवूयात एक सिलिकॉन धरा ज्यामध्ये ND ची किंमत 1015 cm 3 आहे हा n टाईप पदार्थ आहे n हे 1015 आहे ni हे 1010 आहे त्यामुळे p ची किंमत 105 cm 3 आहे आता आपण ह्यामध्ये आर्सेनिक घालूयात बोरॉन घालूयात म्हणजे ऍक्सेप्टर घाल्यावर त्याचं काँसंट्रेशन NA होईल 1016 सुरुवातीला आपण n टाईप पदार्थ घेतला होता आता परिस्थिती अशी आहे की ऍक्सेप्टरचं काँसंट्रेशन हे डोनर पेक्षा जास्त आहे एकूण पदार्थ p टाईप आहे होल्सचं काँसंट्रेशन हे NA ND आहे म्हणजेच 1016 - 1015 तर NA ND हे 9 x 1015 cm 3 आहे आणि ही किंमत ni म्हणजेच 1010 पेक्षा जास्त आहे इलेक्ट्रॉन चं काँसंट्रेशन हे ni2p आहे म्हणजेच 1 x 104 cm 3 तर आपण सुरुवातीला n टाईप पदार्थ घेतला आणि त्यात ऍक्सेप्टर घातले ज्यांचं काँसंट्रेशन हे डोनर काँसंट्रेशन पेक्षा जास्त आहे अशामुळे हा n टाईप पदार्थ आता p टाईप पदार्थ झाला आहे आता आपण इथेच थांबुयात पुढच्या वर्गात आपण एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर मध्ये फर्मी ऊर्जेची जागा बघणार आहोत तसंच तापमानाबरोबर कॅरियर काँसंट्रेशन मध्ये होणारे बदल पाहणार आहोत आपण हे समजावून घेऊ की सगळे ऍक्सेप्टर किंवा सगळे डोनर हे खोलीच्या तापमानात आयनीकृत होतात पण आपण ते पुढच्या वर्गात बघणार आहोत